पहिल्या व्याख्यानात आपण प्रोग्रामिंगमध्ये काही मूलभूत संकल्पना मांडण्यासाठी उदाहरण म्हणून जीसीडी वापरले आपण त्याच उदाहरणाकडे पाहू आणि आपला प्रोग्राम कसा रिफाइन करायचा आणि नवीन कल्पनांचा शोध कसा घेऊ ते पाहू येथे जीसीडी साठी आमचे मूलभूत अल्गोरिदम होते जे आपण कमी अधिक प्रमाणात सांगितले त्याप्रमाणे फंक्शनच्या व्याख्येचे अनुसरण करते आपण इनपुट m आणि n साठी घटकांच्या दोन याद्या तयार करतो आपण fm चे घटक m fn चे घटक n बनवतो आणि मग यामधून आपण cf ची गणना दोन्ही लिस्टतील किंवा सामान्य घटकांमधील घटकांची यादी करतो आमचे ध्येय हे आहे की या सामान्य यादीतील सर्वात मोठ्या संख्येचा सर्वात मोठा सामान्य विभाजक परत करणे हे या यादीतील शेवटचे आहे कारण आपण हे घटक चढत्या क्रमाने जोडतो आपण यापेक्षा चांगले करू शकतो का ज्या प्रकारे आपण पुढे गेलो आहोत आपण m च्या घटकांच्या यादी fm ची गणना करण्यासाठी प्रथम 1 ते m पर्यंत सर्व संख्या स्कॅन करतो आणि नंतर पुन्हा fn ची गणना करण्यासाठी 1 ते n पर्यंत सुरू करतो एक स्पष्ट सुधारणा म्हणजे फक्त 1 पासून मोठ्या आणि m आणि n पर्यंत संख्या स्कॅन करणे आणि fm आणि fn यादी मध्ये करणे या लिस्टतील प्रत्येक i साठी जास्तीत जास्त m आणि n साठी प्रथम m विभाजित करतो की नाही ते तपासतो जर तसे असेल तर ते m च्या घटकांच्या यादीत जोडतो आणि मग आपण n ने भागतो का ते तपासतो आणि तसे असल्यास लिस्ट fn मध्ये जोडतो 1 ते m आणि नंतर 1 ते n असे दोन वेगळे स्कॅन करण्याऐवजी आणि भूतकाळाची पुनरावृत्ती करण्याऐवजी आपण ते एका स्कॅनमध्ये करतो तरीही यावर सुधारणा केली जाऊ शकते आपण ते एका पासमध्ये करत आहोत m आणि n दोन्ही संख्या विभाजित करतो हे आपण तपासत आहोत तर आपण थेट कॉमन फ़ॅक्टरची तपासणी का करू नये दुसर्या शब्दात दोन याद्यांची गणना करण्याऐवजी आणि नंतर त्यांना एकत्र करून खालील गोष्टी करू शकतो प्रत्येक i साठी 1 ते जास्तीत जास्त m आणि n m आणि n दोन्ही विभाजित केले तर आपण सरळ कॉमन फ़ॅक्टरच्या यादीत जोडतो ते घटक विभाजित करत नाही किंवा जर त्यापैकी फक्त एक विभाजित करते तर ते एक कॉमन फ़ॅक्टर नाही आणि आपण टाकून देऊ शकतो जास्तीत जास्त m आणि n वर जाण्यापेक्षा आपण किमान m आणि n वर जायला हवे कारण एकदा आपण लहान संख्या ओलांडली की आपल्याला लहान संख्येसाठी एक फ़ॅक्टर मिळणार नाही लक्षात ठेवा m चे फ़ॅक्टर 1 आणि m दरम्यान आणि n साठी 1 आणि n दरम्यान असतात उदाहरणार्थ m n पेक्षा लहान असेल m प्लस 1 इनपुट केला तो n चा फ़ॅक्टर झाला तो नक्कीच m चा फ़ॅक्टर असू शकत नाही ही आपली चांगली रणनीती आहे प्रत्येक रेंज 1 ते किमान m आणि n पर्यंत आहे m आणि n दोन्ही विभाजित करतो कॉमन फ़ॅक्टर च्या लिस्टमध्ये i जोडतो ही नवीन रणनीती अंमलात आणणारा खूपच छोटा पायथन प्रोग्राम आहे म्हणून fm आणि fn याद्यांची गणना करण्याऐवजी आपण थेट कॉमन फ़ॅक्टरच्या लिस्टची गणना करतो आपण 1 ते किमान m प्लस m आणि n पर्यंत रेंज देतो आणि पायथनने आपल्याला रेंजची लिमिट द्यावी अशी आवश्यकता आहे त्या लिमिटपेक्षा एक अधिक आहे म्हणून आपण 1 वरून किमान m n प्लस 1 पर्यंत जातो आपल्याकडे एक अतिरिक्त कनेक्टिव्ह आहे त्याला लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणतात आणि जे म्हणते की आपल्याला दोन अटी सिद्ध व्हायच्या आहेत आपल्याला रिमेंडर 0 हवे आहे m ला i ने विभाजित केले आहे दुसऱ्या शब्दात मी m विभाजित करतो आणि आपण जेव्हा n ला i ने विभाजित केले असेल तेव्हा रिमेंडर 0 देखील हवे आहे म्हणून मी m आणि n दोन्ही विभाजित केले पाहिजे आणि तसे असल्यास आपण कॉमन फ़ॅक्टरच्या लिस्टमध्ये i जोडतो पुन्हा एकदा आपण हे चढत्या क्रमाने करत आहोत म्हणून मोठ्या फ़ॅक्टरसह पुढे जाताना कॉमन फ़ॅक्टर जोडले जात आहेत आपल्याला शेवटचा फ़ॅक्टर हवा आहे जो पायथनमध्ये लिस्ट cf च्या वजा 1 ला फ़ॅक्टर प्रमाणे दिला आहे हे केल्यामुळे कदाचित आपण गोष्टी आणखी सुलभ करू शकतो आपल्याला कॉमन फ़ॅक्टरची यादी हवी आहे का लक्षात ठेवा की आपल्याला फक्त सर्वात मोठ्या कॉमन फ़ॅक्टरची आवश्यकता आहे आपण पाहिले की नेहमीच एक कॉमन फ़ॅक्टर असतो जो 1 आहे सर्वात मोठ्या कॉमन फ़ॅक्टरची कल्पना कोणत्याही जोडी m आणि n साठी नेहमीच चांगली परिभाषित केली जाईल प्रत्येक वेळी जेव्हा आपण 1 ने सुरुवात करू शकतो आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपल्याला एक मोठा कॉमन फ़ॅक्टर सापडतो तेव्हा आपण मागील फ़ॅक्टर टाकून देऊ शकतो आपल्याला सर्व कॉमन फ़ॅक्टर लक्षात ठेवण्याची गरज नाही आपल्याला फक्त सर्वात मोठी फ़ॅक्टर गरज आहे त्यामुळे हे आमचे धोरण मोठ्या प्रमाणात सरलीकृत केले जाऊ शकते कारण आपल्याला या लिस्टमध्ये प्रत्येक संभाव्य कॉमन फ़ॅक्टरची यादी ठेवण्याची गरज नाही आपण फक्त पाहिलेले सर्वात मोठे फ़ॅक्टर ठेवणे आवश्यक आहे आपण सर्वात अलीकडील कॉमन फ़ॅक्टरसाठी mrcf नाव वापरू शकतो आणि हे नाव आपण शेवटच्या कॉमन फ़ॅक्टरच्या मूल्यासह अपडेट केले जाऊ शकते इथे या कल्पनेची पायथन अंमलबजावणी आहे जिथे आमच्याकडे यादी नाही आपण 1 ते किमान m आणि n पर्यंत सर्व संभाव्य कॉमन फ़ॅक्टर थेट स्कॅन करतो जेव्हाही आपल्याला एक कॉमन फ़ॅक्टर सापडतो तेव्हा mrcf नावाचे मूल्य अपडेट करतो आता लक्षात ठेवा की 1 हा नेहमी एक कॉमन फ़ॅक्टर असेल म्हणून सुरुवातीला mrcf ला मूल्य 1 नियुक्त केले जाईल असे होणार नाही की आपण याच्या वारंवार पुनरावृत्तीतून जाऊ आणि mrcf ला कधीही नियुक्त करू नये कारण कंडिशन कधीही ट्रू नसते एक कॉमन फ़ॅक्टर असल्याने आपल्याकडे किमान mrcf 1 चे समान असेल परंतु जर आपल्याला मोठा कॉमन फ़ॅक्टर सापडला तर तो नंतरच्या कॉमन फ़ॅक्टरद्वारे बदलला जाईल याच्या शेवटी पुनरावृत्ती किंवा लूपसाठी ते सर्वात मोठे कॉमन फ़ॅक्टर आहे जे आपल्याला 1 आणि किमान m आणि n दरम्यान आढळले जे खरोखर m आणि n चे जीसीडी आहे

आपण अजून काही ऑप्टिमायझेशन करू शकतो कारण आपण सर्वात मोठा कॉमन फ़ॅक्टर शोधत आहोत आपण सुरुवातीला काय सुरू करू शकतो जे आपल्याला सर्वात लहान कॉमन फ़ॅक्टर देईल आपण लिस्टच्या शेवटी सुरू करू शकतो आणि मागे काम करू शकतो 1 पासून किमान m आणि n पर्यंत चालवण्याऐवजी आपण किमान m आणि n पासून सुरू करू शकतो आणि 1 पर्यंत मागे काम करू शकतो पुन्हा हमी अशी आहे की 1 नेहमी कॉमन फ़ॅक्टर म्हणून दिसेल म्हणून जर दुसरा नसेल तर सर्वात शेवटी 1 मोठा कॉमन फ़ॅक्टर म्हणून सापडतील या प्रक्रियेत आपल्याला आढळणाऱ्या कोणत्याही कॉमन फ़ॅक्टरला कधीही मागे जाण्याची गरज नाही जर आपण सर्वात मोठ्या पासून सर्वात लहान पर्यंत सर्वात मागे सर्वात कॉमन फ़ॅक्टर शोधत आहोत तर m आणि n चे जीसीडी असणे आवश्यक आहे आपण हे पायथनमध्ये कसे लिहू तुम्ही ते i रेंजमध्ये बदलू शकता साधारणपणे हे फ़ंक्शन लहान मूल्यापासून मोठ्या मूल्याकडे जाते तुम्ही त्याऐवजी मागे जाण्यासाठी हे बदलू शकता परंतु हे करण्याऐवजी आपण प्रत्यक्षात फॉर्मल पायथनमध्ये प्रवेश केल्यावर नंतर कसे करावे ते पाहू मूल्यांच्या लिस्टमधून जाण्याचा एक नवीन मार्ग शोधूया आपण अनुक्रमणिका i ला नियुक्त करून प्रारंभ करतो किमान m आणि n मूल्यासह प्रारंभ करू इच्छितो i साठी सर्वात मोठ्या संभाव्य मूल्यापासून प्रारंभ करू आपल्याकडे जे आहे ते म्हणजे फॉर ऐवजी व्हाईल एक नवीन इंग्रजी शब्द सुचवतो आहे तसे काहीतरी आहे जे कंडिशन ट्रू असताना घडते आपण ज्याला शोधत आहोत ते पॉसिटीव्ह आहे तर मी 0 पेक्षा मोठा असताना आपण काय करू मी एक कॉमन फ़ॅक्टर आहे का ते तपासतो हे पूर्वीसारखेच आहे मी m आणि n देखील विभाजित करतो की नाही ते तपासतो आपल्याला कॉमन फ़ॅक्टर सापडले आपल्याला मिळालेले i चे मूल्य परत करतो आणि या फंक्शनमधून स्पष्टपणे बाहेर पडतो प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या फंक्शनमध्ये रिटर्न स्टेटमेंट पाहता तेव्हा फंक्शन टर्मिनेट होते आणि रिटर्नमधील मूल्य तेच असते जे फंक्शन आपल्याला रिटर्न करते मी i आणि m च्या किमान बरोबरीने सुरुवात करतो आणि तपासतो की एक कॉमन फ़ॅक्टर आहे की नाही आपण बाहेर पडतो आणि शेवटचे सापडलेले मूल्य रिटर्न करतो आणि हे एकमेव मूल्य आहे जे आपल्याला आवश्यक आहे आपल्याला इतर कोणत्याही कॉमन फ़ॅक्टरची आवश्यकता नाही म्हणून जेव्हा आपण एक कॉमन फ़ॅक्टर पहातो तेव्हाच आपण रिटर्न करतो दुसरीकडे जर एक कॉमन फ़ॅक्टर नाही तर आपल्याला पुढील तपासून पुढे जाणे आवश्यक आहे जे मागे जायचे आहे आणि हे या अपडेट द्वारे प्राप्त झाले आहे आपण एक्वालिटी ऑपरेशन वापरून मूल्ये अपडेट करू शकतो हे एक्वालिटी ऑपरेशन दिसते तसे गणितीय एक्वालिटी नाही उलट ते मूल्याचे काम आहे ते म्हणते i चे जुने मूल्य घ्या आणि ते नवीन मूल्य बनवा i ते i वजा 1 अपडेट करा i चे वर्तमान मूल्य घ्या 1 वजा करा आणि i मध्ये पुनर्स्थित करा गणितीय एक्वालिटी डबल इकवल म्हणून लिहिलेली आहे जी आपण कंडिशन मध्ये वापरतो हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की डबल इकवल म्हणजे डाव्या हाताच्या बरोबरीने एक्वालिटी उजव्या हाताच्या बरोबरीची आहे पायथन आणि इतर बर्याच प्रोग्रामिंग भाषांमध्ये सिंगल एक्वालिटी म्हणजे व्हेरिएबलला मूल्य देणे या नैव अल्गोरिदमचे अंतिम ऑप्टिमायझेशन आहे जे मुळात सुरुवातीपासून शेवटपर्यंत कॉमन फ़ॅक्टर साठी स्कॅन करणे आहे आपण ते शेवटपासून सुरुवातीपर्यंत करत आहोत आणि आपल्याला सापडलेला पहिला फ़ॅक्टर ठेवत आहोत या उदाहरणात आपण जे पाहिले ते एक नवीन प्रकारचे लूप आहे या नवीन प्रकारच्या लूपमध्ये व्हाईल एक विशेष शब्द आहे कंडिशन असताना जोपर्यंत कंडिशन खरी आहे तोपर्यंत बॉडी मध्ये जे काही आहे ते करतो पायथन इंडेंटेशन वापरतो म्हणून येथे ही विधाने थोड्या काळासाठी ऑफसेट केली जातात अशाप्रकारे पायथनला माहित आहे की 1 ते k स्टेप्स या दरम्यानच्या आहेत या स्टेप्स आहेत ज्या शेवटी पुनरावृत्ती केल्या पाहिजेत तुम्ही परत या आणि तुम्ही कंडिशन अजूनही खरी आहे का ते तपासा जर ते खरे असेल तर तुम्ही ते आणखी एकदा करा वगैरे जेव्हा आपल्याला अगोदरच माहित नसते तेव्हा आपण किती वेळा स्टेप्सची पुनरावृत्ती करू हे उपयुक्त आहे जेव्हा आपण फ़ॅक्टरच्या लिस्टसाठी स्कॅनिंग करत होतो तेव्हा आपल्याला माहित होते की आपण एकापासून सुरुवात करू आणि किमान m आणि n पर्यंत जाऊ आपण ऍडव्हान्स अंदाज लावू शकतो की आपण तंतोतंत असे करू की अनेक स्टेप्स हे लूपसाठी वापरू शकतो लूपसाठी पुनरावृत्तीची निश्चित संख्या आहे दुसरीकडे थोडा वेळ लूप सामान्यतः वापरला जातो जेव्हा आपण आगाऊ माहित नसता की आपण कधी थांबणार आहात या प्रकरणात आपण किमान m आणि n ने सुरुवात करणार आहोत मागे काम करू आणि फ़ॅक्टर सापडल्यावर लगेच थांबू परंतु हे लवकर येईल की परत जावे लागेल याची ऍडव्हान्स कल्पना नाही 1 जो आपल्याला माहित आहे तो एक व्हॅलिड फ़ॅक्टर असण्याची हमी आहे काही वेळेस ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते ते म्हणजे आपण परत येत राहतो आणि कंडिशन ट्रू आहे हे शोधतो त्यामुळे आपण कधीच प्रगती केली नाही जोपर्यंत कंडिशन खरी आहे तोपर्यंत या स्टेप्स कार्यान्वित केल्या जातील आणि नंतर तुम्ही परत जा आणि ते पुन्हा करा तुम्ही एखादी गोष्ट बदलली नाही जी कंडिशन फाल्स बनवते तर तुम्ही कधीही बाहेर पडणार नाही आपल्या मागील उदाहरणामध्ये कंडिशन फाल्स करण्यासाठी आपल्याला i बनणे आवश्यक आहे म्हणून आपण किमान m आणि n ने सुरुवात करतो आपण काय हमी देतो की प्रत्येक वेळी जेव्हा आपण यामधून जातो आणि आपण जे करायचे ते पूर्ण करत नाही तेव्हा आपण 1 ने कमी करतो आपण काही निश्चित मूल्यांसह प्रारंभ करतो आणि आपण 1 ने कमी करत राहतो शेवटी 0 पोहोचले पाहिजे सर्वसाधारणपणे जेव्हा तुम्ही व्हाईल लूप वापरता तेव्हा लूप संपवण्याच्या दिशेने प्रगती करत आहात याची खात्री करणे आवश्यक आहे अन्यथा तुमच्याकडे इंफायनाईट लूप नावाचे एक धोकादायक प्रकार आहे जेथे मूल्य परत न करता गणना चालूच राहते आणि उत्तर मोजण्यासाठी फक्त बराच वेळ लागत आहे किंवा ते कधीही पूर्ण होणार नाही याची कल्पना नाही या व्याख्यानात आपण जे पाहिले ते असे आहे की आपण एका अत्यंत नैव कल्पनेने सुरुवात करू शकतो जे कार्य कमी अधिक प्रमाणात परिभाषित केल्याप्रमाणे अंमलात आणते आणि अल्गोरिदम नाट्यमयपणे सरलीकृत करण्याच्या मार्गांवर कार्य करते आता संगणकीय दृष्टिकोनातून एक गोष्ट अशी आहे की नवीन व्हर्जन प्रोग्राम करण्यासाठी सोप्या आहेत आणि म्हणून त्यांना समजण्यासाठी ते किती वेळ घेतात हे फार वेगळे नाही आपण अजूनही मूलभूतपणे सर्व मूल्यांमधून 1 ते किमान m आणि n पर्यंत चालत आहोत आपण सुरवातीपासून सुरुवात केली तर आपण या सर्व मूल्यांमधून रन करू कारण कॉमन फ़ॅक्टर शोधण्यासाठी या सर्व संख्या स्कॅन करतो शेवटच्या आवृत्तीत जेथे आपण मागे काम करण्याचा प्रयत्न करत होतो आणि पहिल्या कॉमन फ़ॅक्टरवर थांबण्याचा प्रयत्न केला होता तरीही असे होऊ शकते की दोन संख्यांकडे १ व्यतिरिक्त कोणताही कॉमन फ़ॅक्टर नाही उत्तर शोधण्यापूर्वी आपल्याला किमान m आणि n वरून 1 पर्यंत परत जावे लागेल आणि सर्वप्रकारे रन करावे लागेल प्रोग्राम संगणकीयदृष्ट्या सोपे दिसतात ते सर्व अंदाजे समान आहेत आणि ते m आणि n मूल्यांच्या प्रोपोर्शनल वेळ घेतात पुढील व्याख्यानात आपण जे पाहणार आहोत ते म्हणजे जीसीडीची गणना करण्यासाठी आपण प्रत्यक्षात नाट्यमयपणे वेगळ्या मार्गाने येऊ शकतो जे अधिक कार्यक्षम असेल